आपले स्वागत आहे आता रुटींग बद्दल च्या काही टॉपिक वर चर्चा करूया मागच्या लेक्चरमध्ये आपण फ्लोअर प्लॅनिंग आणि प्लेसमेंट इशू बोललो होतो त्यासोबतच ज्या ठिकाणी हवा असेल तेथे पार्टीशनिंग चा सब प्रॉब्लेम बद्दल चर्चा केली आता आपण रुटींग बद्दलच्या महत्त्वाच्या स्टेप कडे पाहूया रुटींग का महत्वाचे आहे त्याचे वेगवेगळे टाइप बद्दल पाहूया आपण ग्रीड रुटींग सुरुवात करूया सुरवातीला रुटींग चा बेसिक प्रॉब्लेम काय आहे ते पाहूया आपण मागे पाहिल्याप्रमाणे सेल प्लेसमेंट पूर्ण झाल्यावर किंवा मॉड्यूल सिलिकॉन फ्लोअर वर प्लेस झाल्यानंतर आपल्याला स्पेसिफिकेशन नुसार सगळ्या पिन इंटर्कनेक्ट कराव्या लागतात ही प्रोसेस म्हणजे रुटींग होय रुटींग प्रोसेस पूर्ण केल्यावर तुम्ही काय करतात तर तुम्ही पिन दरम्यान वायर्स जोडण्यासाठी तंतोतंत पाथ शोधून काढता आता सहसा ही रुटींग सिलिकॉन मधील मेटलच्या लेअर वर चालविली जाते तर मॉडर्न काळात व्हीएलएसआय टेक्नॉलॉजीमध्ये अनेक धातूंचे थर आहेत जे वेगवेगळ्या पिनला जोडण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात त्या नेट पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत रुटींग हा मुद्दा महत्त्वाचा आहे कारण चीप डिझाईन करताना डिझाईन टाईम पेक्षा जवळजवळ 30 टक्क्यांपेक्षा जास्त वेळ हा चीप वरील इंटर्कनेक्शन करण्यासाठी आणि त्या संबंधित एरिया साठी लागू शकतो तर राउटिंग ही एक समस्या आहे ज्यास अत्यंत महत्त्व दिले जाणे आवश्यक आहे एक चांगली प्लेसमेंट नंतर चांगली रूटिंग आपल्याला केवळ छोटे डिझाइन नव्हे तर कॉम्पॅक्ट लेआउट एरिया देखील देईल तर राउटिंगचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे वायर्स च्या लेआउटसाठी लागणारे एकूण एरिया कमी करणे मुख्यत्वे आपण तीन प्रकारच्या रुटींग बद्दल बोलणार आहोत एकूणच त्या तीन रुटींग प्रोसेस काय आहेत याठिकाणी बेसिक प्रॉब्लेम सारखाच आहे आपल्याला दोन डायमेन्शन सरफेस वर प्लेस केलेले ब्लॉक किंवा मॉड्यूल दिलेले आहेत आपल्याला ब्लॉक दरम्यानच्या काही पिन चे इंटर्कनेक्शन करायचे आहे हा प्रॉब्लेम आपल्याला तीन क्लासेस किंवा कॅटेगिरी मध्ये सब डिव्हाइड करता येतो एक क्लास म्हणजे रुटींग किंवा ग्रीड रुटींग होय याठिकाणी आयडिया अशी आहे की आपल्याकडे ब्लॉकचा सेट आहे त्यालाच ओबस्टॅकल्स असेही म्हटले जाते म्हणजे तसा एरिया आपण इंटर्कनेक्शन साठी लाईन्स रनिंग साठी आणि पिन सेट साठी वापरू शकत नाही ग्रिड रूटिंग म्हणते की पिनला परस्पर जोडण्यासाठी आम्हाला एक चांगला पाथ शोधावा लागेल आणि संपूर्ण वायरिंग एकाच लेअर वर पूर्ण करावे लागेल ही एक अतिशय स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे ग्रिड रूटिंग आणि डिटेल रुटींग सोबत होते जास्त कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असलेल्या चीप साठी जास्त मॉड्यूल किंवा ब्लॉक असलेल्या तसेच खूप खूप इंटर्कनेक्शन पिन असलेल्या प्रॉब्लेम साठी ग्लोबल रुटींग उपयुक्त ठरते प्रत्येक इंटर्कनेक्शन नेट साठी तुम्हाला अंदाजे रिजन सिक्वेन्स निश्चित करावा लागेल आणि एकदा ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर प्रत्येक रिजनसाठी परस्पर कनेक्शन किंवा वायरिंग रिक्वायरमेंट चे कम्प्लीट स्पेसिफिकेशन उपलब्ध असेल तर आता डिटेल रूटिंगच्या स्टेप मध्ये आपण त्या रिजन मध्ये इंटर कनेक्शन पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष वर्टीकल किंवा हॉरिझॉन्टल मेटल सेगमेंट असाइन करतो जनरल रुटींग प्रॉब्लेम तुम्ही पुढील प्रमाणे व्हिजुअॅलाइज करू शकतात तुमच्याकडे समजा बाउंड्री वर पिन असलेला ब्लॉकचा सेट आहे

तुमच्याकडे सिग्नल नेट चा एक सेट आहे ज्यास जोडणे आवश्यक आहे आणि तुम्हाला लेआउट सरफेस वर आधीच प्लेस असलेल्या ब्लॉक ला सिग्नल ने कनेक्ट करायचे आहे या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तीन पिन कनेक्ट करण्यासाठी वायरचा योग्य असा पाथ शोधून काढणे त्यासोबत इतर ऑब्जेक्टिव्ह क्राईटरिया मिनिमाईज करायचे आहेत प्रत्यक्ष सिनारिओ आणि तुमच्या प्रायोरिटी नुसार ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया वेगवेगळे असू शकतो आता आपण लोकांनी एड्रेस केलेले आणि ऑप्टिमाइझ करण्याचा प्रयत्न केलेले अधिक महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह क्राईटरिया पाहू

तुम्ही रुटींग वायरची रुंदी मिनिमाईज करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा रुटींग चा टोटल एरिया मिनिमाईज करून हवा असेल जेव्हा शक्य असेल तेव्हा जवळ जवळच्या वायर्स मधील सेपरेशन मिनिमाईज करण्याचा प्रयत्न करू शकतात तुम्ही आवश्यक असलेल्या रुटींग लेअर मिनिमाईज करू शकतात उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकतात की मी माझे रुटे रुटींग सिंगल लेयर मध्ये पूर्ण करेल तसे झालेत तर ते खूप बेस्ट असेल परंतु आपण नंतर पाहू की सिंगुलर रुटींग नेहमी शक्य होत नाही तुम्हाला 2 लेअर लागू शकतात तुम्ही 2 किंवा जास्त लेअर चा वापर केला तर कदाचित तुम्हाला कॉम्पॅक्ट एरिया एफिशियंट रुटींग मिळेल परंतु त्यामध्ये तुम्हाला दोन लेअर मध्ये इंटर्कनेक्शन चा प्रश्न येऊ शकेल शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या दोन किंवा जास्त लेअर मध्ये देखील टाइमिंग मर्यादा पाळाव्या लागतील तर आता एरिया रूटिंग किंवा ग्रीड रूटिंगच्या प्रॉब्लेम बद्दल बोलू तर ग्रीड रूटिंग काय म्हणतो लेआउट सरफेस ग्रीड सेल च्या रेक्टांगल्स अॅरेने बनलेले आहे असे गृहित धरले जाते वरच्या स्लाईड मध्ये रेक्टांगल्स लेआउट सरफेस ग्रीड एरिया काढला आहे या ठिकाणी संपूर्ण एरिया रो आणि कॉलम मध्ये बनवलेल्या ग्रीड सेल मध्ये डिव्हाइड केले आहे संपूर्ण लाइन्स आणि ब्लॉक ग्रीड सेल मध्ये अलाईन करून प्लेस केले आहे उदाहरणार्थ समजा मला एखाद्या सेल लोकेशन ला ब्लॉक प्लेस करायचा आहे तो ब्लॉक ग्रीड सेल ला अलाईन करून प्लेस करावा लागेल त्यानंतर समजा मला काहीतरी इंटर्कनेक्शन लाइन्स रन करायच्या असतील वरच्या स्लाईड मध्ये दोन प्रकारच्या इंटर्कनेक्शन लाइन्स दाखविल्या आहेत त्यानंतर तुम्हाला सिलिकॉन सरफेस च्या लेअर वर सेट ऑफ लाइन्स रन करायच्या असतील समजा त्या लाइन्स पॅररल पद्धतीने रन होत असतील तेव्हा तुम्हाला काही क्रायटेरिया पाळावा लागेल उदाहरणार्थ रुटींग वायरची रुंदी मिनिमम असणे साधारणतः फीचर साइज लेन्थ चे बेसिक युनिट लॅमडा Lambda λ मध्ये एक्सप्रेस करतात समजा रुंदी चे बंधन तीन ओळी मध्ये दोन ओळीं पेक्षा वेगळे असू शकते त्या प्रकारच्या मर्यादा पाळणे आवश्यक आहे ग्रीड रिप्रेझेंट करताना ग्रीड चा आकार पुरेशा मोठा असावा जेणेकरून त्यातून जाणाऱ्या वायर आणि त्यांचे सेपरेशन व्यवस्थित पद्धतीने होऊ शकेल याठिकाणी आयडिया अशी आहे की जर जवळील दोन ग्रीड असेल असतील तर रुंदी आणि सेपरेशन अडचणीत बद्दल काळजी न करता आपण त्या वरील 2 लाइन्स एकमेकांशी पॅररल पद्धतीने सुरक्षितपणे चालू शकतात ग्रीड सेल मोठ्या प्रमाणावर असाव्यात या उदाहरणात ग्रीड सेलची रूंदी किमान 5 लॅमडा Lambda λ असेल म्हणून ही कल्पना आहे याठिकाणी ग्रीड मधील सेल इंटर्कनेक्शन नेटवर्कमध्ये होणारे ओबस्टॅकल्स किंवा फ्री सेल रिप्रेझेंट करतात इतर ब्लॉक्स प्रमाणे देखील हे 2 डायमेन्शनल सरफेस वर प्लेस केलेले असतात आणि ते ओबस्टॅकल्स म्हणून काम करतात आपण असा पार्ट ग्रीड वर डार्क कलर च्या मदतीने रिप्रेझेंट करू शकतो त्याचप्रमाणे सरफेस वर काही नेट आधी ले डाउन केले असते तर ते देखील डार्क कलर च्या मदतीने रिप्रेझेंट करू शकतो कारण फ्युचर कनेक्शनसाठी चे नेट अशा प्रकारच्या आधीच ले डाउन केलेल्या नेट बरोबर क्रॉस होऊ नये मी मागे म्हटल्याप्रमाणे रुटींग सब प्रॉब्लेम मध्ये आपण सिंगल लेयर शोधण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजेच आपण एक मेटल लेयर इतर मेटल लेयर बरोबर क्रॉस होणार नाही याची काळजी घेणार आहोत समजा 2 डायमेन्शनल ग्रीड वर दोन पॉईंट दिले असते तर आपल्याला सोर्स पॉईंट ते डिस्टिलेशन किंवा टारगेट पॉईंट कनेक्ट करण्यासाठी सिक्वेन्स ऑफ ऑफ ग्रीड सेल शोधाव्या लागतात वर स्लाईड मध्ये डायग्रॅम स्वरूपात हा प्रॉब्लेम मांडला आहे तुम्ही तो पाहू शकता 2 डायमेन्शनल सेलचा अरे दाखवला आहे डार्क ब्लॉक म्हणजे ओबस्टॅकल्स आहे त्याठिकाणी तुम्ही वायर्स लेआउट करू शकत नाही समजा मला सोर्स पॉईंट ते डिस्टिलेशन किंवा टारगेट पॉईंट कनेक्ट करण्यासाठी पाथ शोधायचा आहे रुटींग अल्गोरिदम च्या साह्याने मला तो मिळाला आहे आणि तो मी शेड कलर ने रिप्रेझेंट केला आहे त्यानंतर देखील मला वेगळ्या सोर्स पॉईंट ते डिस्टिलेशन किंवा टारगेट पॉईंट कनेक्ट करण्यासाठी पाथ शोधायचा आहे त्यामुळे त्यावेळी आधी शेड केलेले लोकेशन पॉईंट म्हणजे ओबस्टॅकल्स ठरतील कारण त्या पॉईंट्स च्या मदतीने सरफेस वर आधीच लाईन लेआउट करण्यात आली आहे म्हणजेच अशा प्रकारच्या सह इतर पेअर साठी लाईन लेआउट करण्यासाठी उपलब्ध नाही ग्रीड रुटींग अल्गोरिदम चे मुख्यत्वे मेझ रुटींग आणि लाईन सर्च अल्गोरिदम असे क्लासिफिकेशन करता येते मेझ रुटींग अल्गोरिदम मध्ये 2 डायमेन्शनल स्पेस ग्रीड किंवा सेल मध्ये डिव्हाइड केली जाते वर स्लाईड मध्ये आपण ते पाहिले आहे याठिकाणी नेहमी वापरले जाणारे दोन अल्गोरिदम म्हणजे ली Lee's अल्गोरिदम आणि हॅडलॉक Hadlock's अल्गोरिदम नंतर आपण लाईन सर्च अल्गोरिदम पाहू साधारणतः लाईन सर्च अल्गोरिदम कॉम्पिटिशन टाईम साठी जास्त इंफेशीयंट आहे परंतु क्वालिटी सोल्युशन देण्यास खूप असा इंफेशीयंट नाही या दोन अल्गोरिदम या नंतर स्टीनर ट्रि बेस्ट अॅप्रोचेस बद्दल चर्चा करू आपण मेझ रुटींग अल्गोरिदम ने सुरुवात करुया या ठिकाणी संपूर्ण रुटींग सरफेस 2 डायमेन्शनल सेल ग्रीड ने दाखविला जातो याबद्दल मागे नमूद केले आहे आपण सरफेस वर सर्व प्रकारच्या पिन इंटर्कनेक्शन वायर्स तसेच आणि ब्लॉक साठीचे बाँउंडिंग बॉक्स दाखवू शकतो तुमच्याकडे 2 डायमेन्शनल सेल ग्रीड अरे असते तर हे सगळे एलिमेंट्स ग्रिडलाइन्स बरोबर वर्टीकल किंवा होरायझॉन्टल पद्धतीने अलाइन करण्यात आले आहेत समजा ब्लॉक ठेवत असताना अर्धा असे सेल झाकला गेला आहे आणि अर्धा सेल झाकला गेला नाही अशा पद्धतीने तुम्ही ब्लॉक ठेवू शकत नाही सर्व काही वर्टीकल किंवा हॉरिझॉन्टल पद्धतीने बाउंड्री सोबत अलाइन करण्यात आले पाहिजे याचा अर्थ असा आहे की सेल साईज पुरेशी मोठी असली पाहिजे जेणेकरून आपण रनिंग वायर्स संपूर्ण वायरचे अंतर सामावून घेता आले पाहिजे सरफेस वर दोन लाइन्स पॅररल पद्धतीने रन होत असतील तेव्हा तुम्हाला काही मिनिमम सेपरेशन क्रायटेरिया पाळावा लागेल त्यांचे उल्लंघन व्हायला नको मी मागे म्हटल्याप्रमाणे वायर रन होणारे सेगमेंट देखील अलाइन केलेले असतात सेल साईज पुरेशी मोठी असली पाहिजे जेणेकरून जवळच्या नेट मधील वायर लागून असलेल्या सेल मधून रुटींग करता येतील तुम्ही प्रॉपर पद्धतीने सेल साईज घेतली तर मला खात्री आहे की वायर्स रुंदी आणि स्पेस यामधील मर्यादांचे उल्लंघन होणार नाही आणि मेझ मधील रूट पॉईंट पेअर कनेक्ट करू शकतील याठिकाणी सांगितलेल्या मर्यादांचे कशा पद्धतीने उल्लंघन होते ते आपण नंतर पाहू तसेच मल्टी पॉईंट नेट कसे असते ते देखील पाहू मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन स्पष्ट करतो ली Lee's अल्गोरिदम हा बेसिक आणि क्लासिकल मेझ रुटींग अल्गोरिदम आहे हा अल्गोरिदम बरा बराच सोपा आहे आणि त्याचे काही कॅरॅस्टिक्स आहे असे म्हटले आहे की जर पॉईंट एस आणि टी च्या जोडी दरम्यान पाथ अस्तित्वात असेल तर ते नेहमीच शोधला जाईल ली अल्गोरिदम हा केवळ जोडी दरम्यान सर्वात लहान पाथचा शोध घेण्याची हमी देत नाही तर त्यामध्ये रुंदीचा प्रथम शोध वापरला जातो हा अल्गोरिदम सुरुवातीच्या S पॉईंट पासून सर्व जवळच्या सेल पातळीवरील एखाद्या पाथचा पुढचा भाग निघत असेल तर त्याद्वारे प्रथम शोध घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तुम्ही तर आवाजाच्या स्त्रोताची कल्पना करा ध्वनीचे कंप तयार होतात ध्वनीच्या लहरी तरंग मोर्चांच्या स्वरूपात सर्व दिशानिर्देश मध्ये फुटू लागतात तरंग सर्व दिशेने हालचाल होत असतात आणि T पॉईंट ला स्पर्श झाल्याशिवाय किंवा तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकता तर एकदा तुम्हाला हे समजले की त्या लहरीच्या प्रवासाचे सर्वात कमी अंतर आहे ज्याने प्रवास केले पाहिजे जेणेकरून टी पॉइंट पर्यंत पोहोचावे तर त्या द्वारे आपण T आणि S कनेक्ट होऊ शकता तो पाथ निर्धारित करू किंवा शोधू शकता ही बेसिक आयडिया आहे ली अल्गोरिदम ची टाईम कॉम्प्लेक्ससिटी N N ग्रीड साठी O इतकी आहे म्हणजेच तुम्हाला O इतका वेळ लागतो तसेच स्पेस कॉम्प्लेक्ससिटी देखील O आहे कारण आपण संपूर्ण 2 डायमेन्शनल ग्रीड डेटा स्ट्रक्चर मध्ये रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर अल्गोरिदम रण करतो म्हणजेच दोन्ही टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्ससिटी वाईट परिस्थितीत इतक्या आहेत ली अल्गोरिदम च्या 3 फेज आहे फेज 1 म्हणजे वेव्ह प्रपोगेशन ही इटरेटीव प्रोसेस आहे याठिकाणी प्रत्येक स्टेप 'i' 'i' 1 पासून सुरुवात होते आणि 'i' 2 3 असे वाढत जाते तेव्हा आपण काय करावे तर आपण ग्रिड सेल S पासून मॅनहॅटन डिस्टन्स वर असलेल्या सर्व 'i' लेबल केलेले ग्रीड सेल्सचे आहेत याचा अर्थ काय मी फक्त एका सोप्या डायग्रॅम च्या मदतीने स्पष्ट करतो समजा तुमच्याकडे 4 ग्रीड सेल आहेत आणि पॉईंट S दिलेला आहे या ठिकाणी प्रोसेस काय म्हणते तर 'i' स्पेसिफिकेशन ला सर्वच सेल त्यांच्या मॅनहॅटन डिस्टन्स ला 'i' 1 ने सुरुवात करते 'i' आणि S मधील डिस्टन्स 'i' व्हॅल्यू म्हणून लेबल केले जाईल डायग्राम मध्ये 4 ग्रेड सेल त्यांच्या मॅनहॅटन डिस्टन्स नुसार लेबल करून दाखविले आहेत पुढची स्टेप म्हणजे i 2 या सेल पासून सुरुवात करणे कारण तुम्ही शेजारच्या सेल पर्यंत गेला आहात याठिकाणी तुम्ही सेल 2 चे पॉईंट S पासूनचे मॅनहॅटन डिस्टन्स रिप्रेझेंट करतात त्यानंतर 'i' 3 होते तुम्ही 2 मार्क केलेल्या सेल लोकेट करून शेजारचे सेल लेबल 3 असे शोधतात तुम्हाला लेबल '3' असलेली सेल मिळाली म्हणजे त्याचे मॅनहॅटन डिस्टन्स काढले जाते अशाप्रकारे हे लेबल म्हणजे खरेतर स्टार्टिंग पॉईंट S पासूनचे मॅनहॅटन डिस्टन्स आहेत याप्रकारे तुम्ही सेल लेबलिंग प्रोसेस T पॉईंट पर्यंत पूर्ण करतात समजा या प्रोसेस मध्ये आपल्याला 'L' स्टेप कराव्या लागल्या म्हणजेच 'L' शॉर्टटेस्ट पाथ रिप्रेझेंट करतो कारण ही प्रोसेस आपण रुंदी शोधत जाऊन तसेच मॅनहॅटन डिस्टन्स चा वापर करून सर्वप्रथम मॅनहॅटन डिस्टन्स 1 असलेल्या सेल त्यानंतर मॅनहॅटन डिस्टन्स 2 असलेल्या सेल पुढे मॅनहॅटन डिस्टन्स 3 असलेल्या सेल व्हिजिट करत गेलो आहे तुम्ही एखादी सेल जिचे लेबल 'L' आहे अशा ठिकाणी पोहोचलाच म्हणजे तुम्ही शॉर्टटेस्ट पाथ ट्रॅव्हल्स केला आहे असे समजावे जर तुम्ही T पॉइंट पर्यंत पोहोचू शकला नाही तसेच एखादी स्टेप ज्या ठिकाणी तुम्ही नवीन ग्रीड सेल लेबल करू शकत नाही तेव्हा प्रोसेस फेल होईल जर तुम्हाला पाथ साठी काही अप्पर बाउंड M दिला असेल म्हणजे पाथ लेन्थ M पेक्षा जास्त होता कामा नये तुम्ही जर व्हॅल्यू M पर्यंत पोहोचला परंतु पाथ मिळाला नाही म्हणजे तुम्ही निष्कर्ष काढू शकतात की फेज 1 मध्ये M लेन्थ असलेला पाथ नाही

फेज 1 मध्ये लेबल पूर्ण झाल्यानंतर फेज 2 री ट्रेस फेज आहे टारगेट पॉईंट T पासून पद्धतशीरपणे सोर्स पॉईंट S कडे परत यावे तुमच्या माहितीसाठी मी पुन्हा एकदा डायग्राम काढत आहे आपण एक सेल ' टारगेट' सेल म्हणूया म्हणजे तुमच्याकडे 3 लेबल असलेल्या सेल पासून आपण 2 लेबल असलेल्या सेलकडे जाण्याचा प्रयत्न करू तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहे समजा तुम्ही एक पर्याय निवडला त्यानंतर आपण 2 लेबल असलेल्या सेल पासून 1 लेबल असलेल्या सेलकडे जाण्याचा प्रयत्न करू तुमच्याकडे पुन्हा दोन पर्याय उपलब्ध आहे समजा तुम्ही एक पर्याय निवडला अशाप्रकारे तुम्ही 3 लेबल असलेल्या सेल पासून 2 लेबल असलेल्या सेल कडे परत आलात त्यानंतर लेबल 1 असलेल्या सेल कडे पोहोचलात अशी सिक्वेन्स वापरली या प्रोसेस साठी मल्टिपल चॉईस किंवा पॉसिबीलिटि असू शकतात तुम्ही काही हेरिस्टिक्स पाळू शकतात उदाहरणार्थ गरज नसली तर डायरेक्शन बदलू नये म्हणजेच बेंड होण्याचे नंबर कमी करावे वरील उदाहरणांमध्ये पॉईंट T पासून पॉईंट S पर्यंत 1 बेंड असलेला पाथ दाखविला आहे परंतु एखाद्या सिनारिओ मध्ये पॉईंट S पासून पॉईंट T पर्यंत वेगळा पाथ असू शकतो दोन्ही पाथ सारख्या लेन्थ चे आहेत परंतु दुसऱ्या पाथ मध्ये जास्त बेंड आहे व्हीएलएसआय रुटींग मध्ये कमी बेंड असणे केव्हाही चांगले असते कारण इंटर्कनेक्शन रिलायबलिटी त्यावेळी जास्त असते फेज 2 मध्ये आपण इंट्यूटीव्हली बेंड मिनिमाईज करण्याचा प्रयत्न करतो फेज 3 मध्ये तुम्हाला एकदा पाथ मिळाला की फेज 1 दरम्यान लेबल केलेली सर्व सेल आणि जो पाथ मिळाला आहे तो क्लियर करता आपण आता त्यांना ओबस्टॅकल्स बनवत आहात कारण पुढील पाथ रुटींग मध्ये या सेल आधीच तयार केल्या गेल्या आहेत आणि ते ओबस्टॅकल्स म्हणून काम करतील मी वेव्ह प्रपोगेशन प्रोसेस एक्सप्लेन केली आहे सर्च कॉम्प्लेक्स सिटी वेव्ह प्रपोगेशन प्रोसेस इतकी आहे ही प्रोसेस रुंदी सर्च करत जाणाऱ्या पद्धती प्रमाणे आहे आता आपण पुढे प्रॉब्लेम पाहूया समजा आपल्या ग्रीड सेलमध्ये 6 रो आणि 7 कॉलम आहे यापैकी काही सेल आधी माप केले आहे ते ओबस्टॅकल्स म्हणून काम करतील ते रुटींग मध्ये वापरता येणार नाही स्लाईड मध्ये S पॉईंट आणि T पॉईंट दिला आहे तुम्हाला सोर्स ते टारगेट दरम्यान पाथ काढायचा आहे आपण फेज 1 सुरू करू फेज 1 i 1 मी सांगितल्याप्रमाणे आपण S एस पासून 1 च्या अंतरावर असलेल्या सेल शोधण्याचा आणि त्यांना 1 लेबल लावण्याचा प्रयत्न केला तेथे 3 अशा सेल आहेत पुढील फेज मध्ये 1 च्या शेजारच्या सेल 2 म्हणून मार्क केल्या जातील स्लाईड मध्ये तुम्ही पाहू शकतात की हा सेल २ असेल हा २ आहे हा २ आहे हा २ आहे आणि हा २ आहे तर अशा प्रकारे तुम्ही पुढे जाल फेज 3 मध्ये शेजारच्या सेल २ ज्यात असतील त्याप्रमाणे हा सेल आणि हा सेल त्यांना 3 असे मार्क केले जाईल पुढची स्टेप म्हणजे 4 मार्क करणे हे 4 असेल आणि हे 4 असेल त्यानंतर 5 असे होईल हे 5 असेल 5 असेल हे 5 असेल मग ते 6 असेल 6 हे 6 असेल आणि हे 6 असेल हे 4 सेल नंतर 7 1 2 3 4 4 सेल 7 असतील तर अशाप्रकारे आपण पुढे जाल आणि आपण पाहाल की आपण अशा एका टप्प्यावर पोहोचला आहात जेथे हे 7 आपण लेबल केलेला सेल टारगेट शेजारी आहे तर आपण टारगेट गाठले आहे तर येथून आपण रीट्रेस करण्यासाठी T पासून S पर्यंतचा पाथ मागे घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय पाहायला मिळतील आपण या पाथ चा अवलंब करू शकता याप्रमाणे किंवा आपण 7 6 5 नंतर 4 नंतर 3 2 1 अनुसरण करू शकता तर येथे आपल्याकडे आणखी एक बेंड आहे परंतु मी म्हटल्याप्रमाणे थंबचा नियम जोपर्यंत आवश्यक नसेल तोपर्यंत दिशा बदलत नाही तर 7 पासून आम्ही जवळपास असलेला सेल 6 शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत जो त्याच दिशेने आहे या ठिकाणी रीट्रेस फेज आहे हा रेट्रेसचा टप्पा आहे त्यानंतर 6 वरून आम्ही 5 ते 4 नंतर लेबल असलेला एक सेल शोधण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला त्याच दिशेने काहीच दिसत नाही नंतर तुम्ही 3 च्या लेबलसह शेजार शोधत आहात तो आहे या बाजूस 3 नंतर पुन्हा 2 पहा 1 शोधा नंतर आम्हाला माहित आहे की S जवळ आहे त्यामुळे आपल्याला एक पाथ बरोबर मिळाला तर हा आपला फेज 2 आहे फेज 2 पूर्ण केल्यानंतर तुम्ही फेज 3 मध्ये काय करणार आहात तर फेज 3 मध्ये सर्व लेबल क्लियर करायचे आहे मी मागे म्हटल्याप्रमाणे तुम्हाला पाथ सापडल्यावर तो आता ओबस्टॅकल्स म्हणून मार्क करायचा आहे पुढच्या स्टेप मध्ये कदाचित तुमच्याकडे वेगळी पेयर असू शकते स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे समजा सोर्स सेल S आणि टारगेट सेल T दिली आहे तुम्ही पुन्हा सोर्स सेल पासून टारगेट सेल पर्यंत वेव्ह प्रपोगेशन प्रोसेस सुरु करू आपण एका सोप्या पध्दतीवर चर्चा केली आहे जी सोपी कन्सेप्ट आहे आणि याची गॅरंटी देते की जेव्हा आपल्याला एखादे पाथ सापडेल तेव्हा मिनिमम लेन्थ चे समाधान किंवा सर्वात शॉर्टटेस्ट पाथ देईल कारण आपण प्रत्येक फेज मध्ये पॅररल पद्धतीने सर्व पाथ शोधत आहात 1 डिस्टन्स 2 डिस्टन्स 3 डिस्टन्स सर्व सेल जे 'i' च्या डिस्टन्सवर आहेत आपण पॅररल पद्धतीने विचारात घेत आहोत तर जर एका टप्प्यानंतर लेन्थ 1 चा सर्वात शॉर्टटेस्ट पाथ अस्तित्वात असेल तर आपल्याला तो पाथ शोधण्याची गॅरंटी आहे आणि तो त्या पॉईंट ला स्पर्श करेल पुढच्या लेक्चरमध्ये आपण या स्कीम बद्दलच्या मेमरी रिक्वायरमेंट बद्दल बोलू सिम्पल कॅल्क्युलेशन साठी किती मेमरी लागेल टाईम आणि मेमरी किंवा स्टोरेज कॉम्प्लेक्ससिटी कशी कमी करता येईल याबद्दलचे काही अल्गोरिदम पाहू अशाप्रकारे आपण या लेक्चरच्या शेवटी आलो आहोत